आता आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर वर MOS ट्रान्झिस्टर च्या स्मॉल सिग्नल आउटपुट कंडक्टन्स gdsचा काय परिणाम होतो ते पाहुया आपल्याकडे असलेली ही कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरची रचना आहे आपल्या कडे मागील उदाहरणाचा 100 किलो ओहम चा सोर्स रेजिस्टन्स आहे पूर्वीप्रमाणेच मी इथे त्याच व्हॅल्यू घेत आहे आणि आपल्या कडे हा बायस रेजिस्टन्स होता जो RS पेक्षा बराच जास्त केला गेला आहे जेणेकरून RSआणि या बायस रेसिस्टर्स मध्ये व्होल्टेजची विभागणी होणार नाही हा संपूर्ण VSगेट व सोर्स दरम्यान असेल बायसिंगसाठी ड्रेन साईड ला आपल्याला RDआवश्यक आहे आणि आपण 100 किलो ओहम लोड रेझिस्टन्स वापरला आहे जेणेकरून 23 व्होल्ट च्या सप्लाय मधून त्यामध्ये 20 व्होल्ट ड्रॉप होईल आणि MOS ट्रान्झिस्टर च्या अक्रॉस 3 व्होल्ट शिल्लक राहील आणि लोड रेजिस्टन्स देखील 100 किलो ओहम निर्दिष्ट केला आहे तर आपल्याला माहिती आहे की या प्रकरणातील ऑपरेटिंग पॉईंट हा यापूर्वी सुद्धा मिळविला आहे जर तुम्ही यासंबंधीचे तपशील विसरले असाल तर कृपया त्या धड्यावर परत जा आणि पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा हा फक्त अतिरिक्त सराव असेल तर ऑपरेटिंग पॉईंटV GSहा 3 व्होल्ट आहे 3 व्होल्टचा V DS हा 200 मायक्रो एम्पीयर च्या ड्रेन करंटशी संबंधित आहे आणि या ऑपरेटिंग पॉईंटवर हे कॅल्कुलेट केले होते की स्मॉल सिग्नल ट्रान्स कंडक्टन्स gm हा 200 मायक्रो सीमेन्स आहे तर आता प्रश्न हा आहे की चॅनेल लेंग्थ मॉड्युलेशन चे किंवा सॅच्युरेशन रीजन च्या ड्रेन करंट एक्सप्रेशन मध्ये असणाऱ्या 1VDS या अतिरिक्त घटका चे काय परिणाम आहेत आता जसे आपण आधी चर्चा केली होती त्याप्रमाणे आपल्याकडे एक तथ्य आहे ते म्हणजे चॅनेल लेंग्थ मॉड्युलेशन याचा अर्थ असा आहे की ऑपरेटिंग पॉईंट करंट देखील बदलतो कारण येथे आपल्याला 3 व्होल्ट चा V GSमिळतो जो अजिबात बदलत नाही कारण गेटचा करंट अद्याप झिरो आहे परंतु 3 व्होल्ट च्या गेट व्होल्टेज साठी करंट 200 मायक्रो एम्पीयर असण्या ऐवजी तो VDS वर देखील अवलंबून असेल आणि तुम्ही तो कॅल्क्युलेट करू शकता परंतु सामान्यतः मी नमूद केल्याप्रमाणे आपण VDSचा परिणाम विचारात न घेता ऑपरेटिंग पॉईंट कॅल्क्युलेट करतो म्हणून आपण असे मानू की ID हा 200 मायक्रो एम्पीयर च राहील आणि म्हणूनच VDS 3 व्होल्टच राहील आणि त्याचप्रमाणे gm 200 मायक्रो सीमेंस राहील म्हणूनच आपण ऑपरेटिंग पॉईंट मधील बदलांकडे दुर्लक्ष करतो परंतु आपल्याकडे येथे त्याच एम्पलीफायर ची ही स्मॉल सिग्नल आकृती आहे आणि जर C1आणि C2पुरेसे मोठे असतील तसेच ते पुरेसे मोठे होण्यासाठी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करावे हे आपल्याला माहित आहे सिग्नल फ्रिक्वेन्सी वर ते शॉर्ट असतात तर आता जर ते शॉर्ट असतील आणि जर RS च्या तुलनेत R2आणि R1 खूप मोठे असतील मी या सर्व गोष्टी खाली लिहितो तर C1 C2खूप मोठे असतील मी इथे त्यांची वैल्यू निर्दिष्ट करणार नाही परंतु ते कसे कॅल्कुलेट करावे हे आपल्याला माहित आहे आणि त्याचप्रमाणे R1आणि R2हे RSपेक्षा बरेच मोठे आहेत या बाबतीत आपल्याला माहित आहे की स्मॉल सिग्नल गेन V0VSहा आपल्या मागील कॅल्क्युलेशन नुसार मायनस gm गुणिले RDआणिRLचे पैरलेल कॉम्बिनेशन आहे आता MOS ट्रान्झिस्टर च्या ड्रेन व सोर्स च्या अक्रॉस चॅनेल लेंग्थ मॉड्यूलेशनचा काय परिणाम होतो आपल्याकडे एक स्मॉल सिग्नल कंडक्टन्स gdsआहे तर आपल्याकडे हा अतिरिक्त कंडक्टन्स gdsआहे आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे की gdsहा मुळात IDआहे आणि जर मी 0 05 व्होल्ट इन्वर्स आहे असे मानले तर हा gds10 मायक्रो सीमेंस किंवा 100 किलो ओहम चा रिसिप्रोकल आहे तर ड्रेन सोर्स च्या अक्रॉस 100 किलो ओहम चा रेजिस्टन्स आहे आता याचा काय परिणाम होतो हे पाहणे खूप सोपे आहे हे फक्त RDआणिRLच्या पॅरलल असू शकते आपल्याकडे ड्रेन आणि सोर्स च्या अक्रॉस RDआहे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल आकृतीत आपल्या जवळ ड्रेन आणि सोर्स च्या अक्रॉस RLआहे तसेच ड्रेन आणि सोर्स च्या अक्रॉस हा rdsकिंवा gds देखील आहे तसेच gdsहे नोटेशन कंडक्टन्स साठी वापरल्या जाते आणि rdsरेजिस्टन्स साठी वापरला जातो तर rds 100 किलो ओहम आहे आणि हा मुळात gdsचा रिसिप्रोकल आहे तर काय होते की हे तीनही रेजिस्टर पॅरलल आहेत करंट gmVGS या सर्व रजिस्टरच्या समांतर संयोजनात जातो तर आउटपुट व्होल्टेज V0हे करंट च्या पोलॅरिटी मुळे मायनस gm गुणिले RDSपॅरलल RD पॅरलल RL गुणिले VGSअसे होईल किंवा गेन V0VGS हा gm गुणिले RDSपॅरलल RD पॅरलल RL असा असेल तर लक्षात ठेवा यामुळे फक्त गेन कमी होईल कारण RDआणि RL च्या पॅरलल हा अतिरिक्त रेजिस्टन्स आहे जर तुम्हाला घडामोडींचा क्रम आठवत असेल तर आपण gmRL हा गेन मिळविण्याच्या प्रयत्न पासून सुरवात केली होती gm 200 मायक्रो सीमेंन्स आणि RL100 किलो ओहम्स असल्याने ही व्हॅल्यू 20 असेल आणि प्रत्यक्षात आपल्याला जे मिळते ते gmगुणिले RDपॅरलल RLअसे आहे कारण RDअपरिहार्य आहे आणि आपण RDला खूप मोठा बनवण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु त्यासाठी बऱ्याच मोठ्या सप्लाय व्होल्टेजची आवश्यकता असेल जर तुम्ही 100 किलो ओहम चा RDनिवडला तर त्यामुळे गेन आधी जो होता त्यापेक्षा निम्मा होईल त्यामुळे आपल्याला फक्त 10 मिळते आणि शेवटी जे आपल्याला मिळते ते असे नाही आपल्याकडे rdsदेखील पॅरलली जोडलेला आहे आणि या प्रकरणात योगायोगाने rds देखील 100 किलो ओहम् आहे त्यामुळे gm गुणिले rdsगुणिले RDपॅरलल RL हे 6 7 होईल 6 तर rdsचा परिणाम म्हणजे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आणि सामान्यपणे कोणत्या ही ऍम्प्लिफायर चा गेन कमी करणे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की rds हे यासोबत पॅरलल आहे जरी आपण RDआणि RLला इन्फिनिटी असे सेट केले तरीही काहीतरी करून तुम्ही बायसिंग चा काही मार्ग शोधा आणि तेथे कोणतेही लोड रेजिस्टन्स नसले तर गेन ची अधिकतम मैग्निटूड gmrdsअसेल कारण V0VS हा गेन जो gm गुणिले RDपॅरलल RL पॅरलल rds असा आहे जर मी फक्त त्याच्या मैग्निटूड चा विचार केला तर ते प्लस होते आणि आम्हाला माहित आहे की हे gmrds पेक्षा कमी असेल तर gmrdsहे दोन्ही ट्रान्झिस्टर चे फक्त पॅरामिटर आहेत आपण आपल्या जवळ असलेल्या ट्रान्झिस्टरचा ऑपरेटिंग पॉईंट एकदा निश्चित केला की ही संख्या फिक्स होते आणि यामुळे आपल्याला कळते की एखाद्या ट्रान्झिस्टर कडून आपल्याला किती गेन मिळवता येईल याची कमाल मर्यादा आहे हा गेन मोठा किंवा लहान असू शकतो परंतु यासाठी एक मर्यादा आहे आणि आपण निवडलेल्या ऑपरेटिंग पॉईंट करंट च्या व्हॅल्यूनुसार या मर्यादेसाठी आपल्याकडे मोठी किंवा लहान संख्या असू शकते परंतु तेथे एक मर्यादा असेलच म्हणूनच RDजवळजवळ अमर्याद आहे किंवा आपल्याकडे कोणतेही लोड रेजिस्टन्स नाही असे काही चमत्कारी मार्ग जरी तुम्हाला बायसिंग साठी मिळाले तरीही आपल्याला एखाद्या ट्रान्झिस्टर कडून अमर्याद गेन मिळू शकत नाही हे अगदी स्पष्टच आहे जर तुम्ही आउटपुट कंडक्टन्स gds किंवा आउटपुट रेझिस्टन्स rds चा समावेश असलेल्या MOS ट्रान्झिस्टर ची स्मॉल सिग्नल आकृती पाहिले तर हे अगदी स्पष्ट आहे आता हे gmVGSआहे हे गेट सोर्स आणि ड्रेन आहे आणि असे म्हणू या की कुठल्याही अतिरिक्त कम्पोनन्टच्या वापरा शिवाय आपण MOS ट्रान्झिस्टर मध्ये योग्य ऑपरेटिंग पॉईंट इस्टॅब्लिश establish स्थापित करण्यास सक्षम आहोत तर आपल्याकडे स्मॉल सिग्नल साठी असलेले हे सर्किट आहे हे कसे तयार केले याबद्दल काळजी करू नका परंतु जर आपण असे केले तर आपल्याकडे हे असे सर्किट असेल तरी इथे करंट हा gmVGS आहे जो पूर्णपणे या कंडक्टन्स मध्ये जाते त्यामुळे हे व्होल्टेज gmgdsगुणिलेVGSअसे असेल जे की gmrdsVGS असे आहे आणि हा आपल्याला मिळणारा सर्वात जास्त गेन आहे तर ही gmrds ही एक महत्त्वपूर्ण संख्या आहे आणि ही ट्रान्झिस्टर च्या गेनची मूळ मर्यादा आहे ही एक निश्चित संख्या नाही ही ऑपरेटिंग पॉईंटवर देखील अवलंबून असते आणि जसे मी चॅनेल लेंग्थ मॉड्यूलेशन विषयी धड्यात नमूद केले त्याप्रमाणे गुणांक हा स्वतः ट्रान्झिस्टर च्या लांबीवर अवलंबून असतो परंतु जे काही आहे आपण मिळवू शकणाऱ्या गेन ला काही मर्यादा आहे तर मी आशा करतो की हा भाग आता स्पष्ट झाला आहे तर परिपूर्णतेसाठी MOS ट्रान्झिस्टर स्मॉल सिग्नल मॉडेलमध्ये तुम्हाला आउटपुट कंडक्टन्स समाविष्ट करावे लागेल तर आता आकडेमोड करणे खूपच अवघड आहे म्हणून आपण याला ऑपरेटिंग पॉईंटमध्ये समाविष्ट करत नाही आणि आपण हे gmवगैरे मोजण्यासाठी समाविष्ट करत नाही जरी काही अतिरिक्त प्रयत्नांनी आपण हे करू शकतो तरीसुद्धा ऑपरेटिंग पॉईंट कॅल्क्युलेशन साठी आणि gm कॅल्क्युलेट करताना नमूद केल्याशिवाय चा वापर करू नका परंतु मुळे MOS ट्रान्झिस्टरला आउटपुट कंडक्टन्स gds मिळेल आणि ते तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही सर्किट मध्ये MOSFET च्या स्मॉल सिग्नल आकृतीत समाविष्ट करावे लागेल आणि अर्थातच gm प्रमाणे gdsदेखील ऑपरेटिंग पॉईंटवर अवलंबून असतो